तर नंतर आता आपण काय करणार आहोत की आपण एका सोप्या खूप खूप सोप्या अँटिना कडे पाहणार आहोत ज्याला हर्टस डायपोल म्हणतात जिथे ही संज्ञा J अत्यंत सोपी आहे ठीक आहे तरडेरिव्हेशन्स च्या या प्रवाहांमध्ये हे आपला थोडासा सराव करून घेईल बरं त्यानंतर आपण एका थोड्या जास्त रंजक प्रश्नाकडे येऊ मी तुम्हाला दिला तर मी असा विचार करतोय की हा हर्टस डायपोल काय आहे हा एक खूप खूप कमी आकारमान असलेला अँटिना आहे अतिशय कमी आकारमान तर याच्यावर असलेला करंट हा स्पेस चे फंक्शन नाहीये तो फक्त काहीतरी एक व्हॅल्यू आहे तर याच कारणामुळे मी पायरी क्रमांक 1 2 3 सोप्या रीतीने करू शकतो जेव्हा मी या सत्य जगातल्या समस्यांकडे जातो तेव्हा खरंतर याच अँटिना वर किती करंट आहे हे मला माहीत नसतं तर सर्वप्रथम मला हे सोडवावं लागेल आणि करंट शोधावा लागेल नंतर हे पुन्हापुन्हा करावं लागेल तर ही इथे जोडली गेलेली पायरी क्रमांक 0 आहे आणि इथेच आपल्याला कंप्यूटेशनल EM मदत करत आहे ठीक आहे तर आपल्याला ह्या अतिशय सोप्या अँटिना कडे पहावे लागेल जो तुमचा हर्टस डायपोल आहे ठीक आहे तर आपण इथे दिलेल्या आपल्या A च्या व्याख्ये कडे परत बघुयात ही A ची एक व्याख्या आहे तर आता हर्टस डायपोल काय आहे की मी आधीच दर्शविले आहे आपण असे म्हणूयात की ही माझी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि मी इथे एक खूप लहान तार ठेवतो अतिशय लहान आणि तिचे परिमाण Δz आहे आणि हि खूप लहान असल्यामुळे मी असे म्हणू शकतो की त्याच्यामधला करंट हा कॉन्स्टंट असेल तो स्पेस चे फंक्शन असण्याची गरज नाही बरोबर तरमी असे विचारू शकतो की हा xyz चे फंक्शन असलेला करंट काय आहे तर आपण याला काय म्हणू शकतो आपण याला कसे लिहू शकतो मला हे xyz चे फंक्शन च्या स्वरूपात लिहावं लागेल तर थोडं जास्त अचूक राहा आणि तिथे हवा असणारा करंट मी कसा लिहितो त्याने डेल्टा फंक्शन असायला हवे कारण तो खूप खूप लहान आहे बरोबर तर याच्या x डिपेंडंन्स बद्दल काय हा x मध्ये एक डेल्टा असणार आहे नंतर y मध्ये डेल्टा असणार आहे तर हा z मध्ये एक डेल्टा असणार नाही कारण तिथे एक बिंदू असेल तर तो लाईन करंट नसणार आहे बरोबर तर हे असे असेल हे एका छोट्याशा स्टेप फंक्शन सारखं असेल तर हा घरी घेऊन जाण्या सारखा मुद्दा आहे असे म्हणू यात की हे खूप पातळ आहे अमर्यादीत पणे पातळ आणि याला फक्त एका दिशेमध्ये मर्यादित परिमाण आहे आता ज्या अर्थी ही एक 3D समस्या आहे मला 3D ग्रीन्स फंक्शनGreen's function ची गरज पडेल तर 3D मध्ये माझे ग्रीन्स फंक्शनGreen's function काय होते हे तुमच्या लक्षात आहे का

तर इथून मी हर्टस डायपोलसाठी A लिहू शकतो हे असं होणार आहे आपण याला J आणि ग्रीन्स फंक्शनGreen's function च्या कॉन्वोलुशन च्या स्वरूपात लिहिले आहे आता यामध्ये जेव्हा या कॉन्वोलुशन मध्ये xyz असे तीन इंटीग्रल्स असतील x y पॉप आऊट होतील आणि इथे माझ्याकडे फक्त z राहिलेला असेल तर हे असे होईल तर ही संज्ञा सोडवण्यासाठी एखादा रास्त मार्ग काय असेल लक्षात ठेवा हा Δz खूप खूप लहान आहे हीच ती गोष्ट आहे जी त्याला हर्टस डायपोल बनवते इथे मी कोणते अप्रॉक्सीमेशन करू शकतो लक्षात ठेवा इथे R हा आहे विद्यार्थी टेलर अप्रॉक्सीमेशन टेलर अप्रॉक्सीमेशन त्याच्यापेक्षाही काहीतरी जास्त सोपे तर r' काय आहे तर तुम्ही अंतरा कडे बघितले आहे का या अंतरा कडे या कॉन्वोलुशन मधील सगळी अंतरे विद्यार्थी कॉन्स्टंट r कॉन्स्टंट याला r′ r असे अप्रॉक्सीमेट करूया तर मी असे समजू शकतो विद्यार्थी कॉन्स्टंट तो फक्त एक कॉन्स्टंट घेऊया तर आपल्याला इथे मिळालेले सर्व कॉन्स्टंट आहेत होय मला असं वाटतंय कि आता सगळं बरोबर आहे मी फक्त हे सगळं लिहून काढतो आणि एक गोष्ट अशी इथे लिहितो की दुसरी कोणती गोष्ट मला इथे जर करायची आहे तर ती आहे शोधायची पुन्हा इथे पहा या पायर्यांकडे माझ्याकडे आता माझा J आहे मला म्हणायचं आहे की माझा J माझ्याकडे आहे माझ्याकडे माझा G आहे मी A ची गणना केली आहे पुढच्या पायरी मध्ये कशाची गणना करावी लागेल विद्यार्थी H H बरोबर आहे तर H साठी मी कोणतं रिलेशन वापरतो बरोबर आहे तर याला आपण पायरी क्रमांक 2 म्हणू आता तुम्ही ही तुमची कॉर्डीनेट सिस्टीम तुमच्या फायद्यासाठी वापरा हे करण्यासाठी इथे सोप्या प्रकारचे मार्ग आहेत हे करण्यासाठी आणि काही खूप किचकट मार्ग आहेत आणि आणि लिटरेचर मध्ये सुद्धा आपल्याला किचकट आणि सोपे मार्ग सापडतील तर आपण हे करण्यासाठी एक चांगला मार्ग घेऊयात तर त्याचा कर्ल आता अशी कोणती कॉर्डीनेट सिस्टीम आहे जिच्यामध्ये तुम्हाला हे करावंसं वाटेल स्फेरीकल त्यामध्ये तुम्हाला हे करावसं वाटतंय बरोबर आहे तुम्ही हा r सुद्धा अशाप्रकारे लिहू शकाल आणि हे कार्टेशियन मध्ये करायचं झालं तर ते खूपच जास्त काम होईल तर खरोखरीच कर्ल घेण्याअगोदर आपण असे करूयात की इथे काही सोप्या प्रकारच्या गोष्टी करूयात तर ही एक वेक्टर कॅल्क्युलस आयडेंटिटी आहे जसा की प्रॉडक्ट रुल तर इथे स्फेरीकल कॉर्डीनेट्समध्ये कर्ल घ्यायला लागण्यापेक्षा खरंतर फक्त ग्रेडियंट घ्यायला लागला फक्त हा साधा बदल लक्षात घ्या कर्ल पेक्षा ही गणना खूपच सोपी आहे तर हे कसं काम करत आहे ते आपण पाहूया आता हेसुद्धा स्फेरीकल कॉर्डीनेट्समध्ये ग्रेडियंट सारखं आहे बरोबर आहे चला तर हे लिहून काढूयात आता इथे काय विचारले जात आहे मला काय मिळेल विद्यार्थी पहिला तर हे r sin θ असेल बरोबर आहे क्रॉस प्रॉडक्ट आणि अगदी महत्व पूर्वक रित्या दिशा तुमच्याकडे हे स्फेरीकल कॉर्डीनेट्स आहेत बरोबर आहे तर तुमचा कुणीकडे आहे इथे खाली तिसरी दिशा कुणीकडे आहे ती या बोर्ड च्या आत मध्ये आहे का बोर्डपासून बाहेर आहे बोर्ड च्या आत मध्ये बरोबर आहे तर हे नेहमी कोणती दिशा दर्शवेल बरोबर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की sin θ याची मॅग्नेट्यूड आहे तर तरहे मॅग्नेटिक फिल्ड बनेल तर आपल्याला जे कारण मिळालंय ते मिळण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले का नाही बरोबर आहे आणि याचं कारण हे आहे की तुम्ही या बुद्धिमान निवडी केल्या तुम्हाला माहित आहे की मी इथे स्फेरीकल कॉर्डीनेट्स मध्ये कर्ल ठेवण्याचा प्रयत्न केला नाही बरोबर आहे मला खूप जास्त अल्जेब्रा करावे लागले असते हा 0 आहे एका कॉन्स्टंट चा कर्ल तर उदाहरण म्हणून जर तुम्ही पाहिले की बॅलानिस हे कशाप्रकारे करतात ते अजून काही जास्त पायऱ्या घेतात कारण की ते अगदी हुशार कॉर्डीनेट सिस्टीम मध्ये हे करत नाहीत परंतु ते दुसरे लेखक याच्या साठी करतात संदर्भ वेळ 1523 दुसऱ्या पुस्तकात त्यांनी हे खूप चांगल्या मार्गाने केलं आहे तर फक्त भूमिती वापरून तुम्ही ते पाहू शकता की हा H नेहमी च्या आत दर्शवितो ठीक आहे तर एकदा का मला H मिळाला माझे काम झाले आहे मला माझे इलेक्ट्रिक फील्ड मिळू शकते कसे हे घेऊन विद्यार्थी कर्ल कर्ल बरोबर आहे तर मला अगदी सोप्या प्रकारे कर्ल रिलेशन वरून E मिळू शकते तर हे डेरिव्हेशन आपण पुढे येणाऱ्या भागामध्ये पूर्ण करू ठीक आहे तर फक्त एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचा आहे ती अशी की मॅग्नेटिक फिल्ड चे दोन वेगवेगळे प्रकार असतात एकाला 1r डिपेंडन्स आहे आणि दुसऱ्याला डिपेंडन्स आहे मी या वस्तू पासून खूप दूर गेलो तर इथे कोणती संज्ञा वर्चस्व करेल फक्त विद्यार्थी r 1r वर्चस्व करेल बरोबर तर आणखी तेच त्याला डिराईव्ह केल्याशिवाय मी सांगू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड साठी सुद्धा हेच घडेल डायपोल पासून लांब असलेले फिल्ड 1r संज्ञा च्या वर्चस्वाखाली असेल तर तुम्ही जे नववीत शिकलात त्याच्यापेक्षा हे काही वेगळ आहे का मी जर पॉईंट चार्ज घेतला तर याच्यापासून कोणत्याही अंतरावर इलेक्ट्रिक फील्ड काय असेल कुलोंब्स लॉCoulombs law मला असं सांगतो

एका डायपोल साठी बरोबर होय पण इथे आपण काय करतो आपण इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डस 1r पाहतो अशा या अँटिना च्या जो एक हर्टस डायपोल आहे त्याच्या बिल्डींग ब्लॉक पासून खूप लांब आहे हे मला 1r देते ठीक आहे तर फार अवे फिल्डस हे 1r या प्रकारचे असतात ठीक आहे आपण जेव्हा येथे जातोय तेव्हा हे खूप महत्त्वाचे असेल आणि हे सत्य आहे की कोणत्याही अँटिना साठी कोणत्याही विचित्र आकाराच्या अँटिना साठी त्याच्यापासून तुम्ही लांब जाल तर फिल्डस हे 1r जाणार आहेत